शुभ दुपार आता हा भाग सुरू करूया या लेक्चर मध्ये आम्ही अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंट पद्धतीचे काही उदाहरणे घेऊ आम्ही काही उदाहरणे घेऊ जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल या अल्ब्रेक्ट आय एफ पी यू जी फंक्शन पॉईंट्सवर आपण आणखी काही उदाहरणे घेऊ नंतर आम्ही आणखी दोन प्रकारचे फंक्शन पॉईंट घेऊ जे म्हणजे सिमन्स मार्क II फंक्शन पॉईंट आणि कॉसमिक फंक्शन पॉईंट्स म्हणून आम्ही या पॅरामीट्रिक मॉडेल्सची साईझ साठी चर्चा केली आहे शेवटच्या वर्गात मी सांगितले आहे की आम्ही असे 4 प्रकार पाहुया जसे की आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट्स मार्क II फंक्शन पॉईंट्स कॉसमिक फंक्शन पॉईंट्स आणि कोकोमो 81 आणि कोकोमो II यापूर्वी आपण आयएफपीयूजीफंक्शन पॉईंट्स विषयी चर्चा केली आहे आता या सिमन्स मार्क II फंक्शन पॉईंट आणि कॉसमिक फंक्शन पॉईंट्स पाहु त्याकडे जाण्यापूर्वी या आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट्सवर आणखी एक किंवा दोन प्रॉब्लेम्स घेऊ तर आपण हे उदाहरण घेऊ परंतु मी आशा करतो की या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मला पुन्हा ते सांगू द्या आपण हे उदाहरण घेऊया आपण हे पाहू की हे मागील फॉर्मुला कसा वापरावा मी तुला शेवटच्या क्लास मध्ये सांगितले आहे प्रथम आम्हाला अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट शोधायचा आहे नंतर व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर वापरुन ते रिफाइन करावे लागेल तर अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट साठी काय सूत्र लिहिले जाऊ शकते मी आधीच्या स्लाइड्स मध्ये हे आधीच दर्शविलेले आहे हे दिलेल्या प्रकाराच्या घटकांच्या संख्येच्या बेरजे इतकी असेल कदाचित ते एखादे इनपुट किंवा आउट पुट असेल किंवा क्वेरी असेल वेट मध्ये घटकांची संख्या किती असेल मी आधीच तुमच्यासाठी दिलेलेले वजन तीन असू शकतेवजन तीन श्रेणींमध्ये सिम्पल किंवा मेडीयम किंवा हाय यावर अवलंबून विभागले जाऊ शकते तर हे टेबल अल्ब्रॅक्ट कदाचित शेवटच्या क्लास मध्ये आपणास दिलेल्या मल्टिप्लायर्सचे वर्गीकरण असेल आणि आता यासह ही अडचण घेऊ तर आता आपण हे आणखी एक उदाहरण घेऊया या उदाहरणात असे म्हटले आहे की समजा एका प्रोजेक्ट मध्ये 50 यूजर इनपुट 40 यूजर आउटपुट 35 यूजर एन्क्वायरी आणि 6 यूजर फाइल्स 4 एक्सटर्नल इंटरफेस असे फंकशनल युनिट्सचा विचार करा तर आता आपण असे समजू या की सर्व कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट फॅक्टर आणिवेटेज फॅक्टर ऍव्हरेज आहेत प्रत्येक गोष्ट ऍव्हरेज आहे तर मग प्रश्न असा आहे की प्रोजेक्टचे फंक्शन पॉईंट्स मोजणे आणि नंतर साईझ किती आहे ते मोजावे प्रोग्रामला प्रति फंक्शन पॉईंट 70 एलओसी आवश्यक आहेत हे दिलेले आहे तर चला आपण पाहू शकता की इनपुटस 50 च्या बरोबरीने आउट पुट 40 आणि क्वेरीज 35 आहेत आणि इंटर्नल फाईल्स पाहू शकतात की इंटर्नल फाईल्सची संख्या 6 आणि 4 आहे एक्सटेर्नल इंटरफेस म्हणजे 6 आणि 4 आहे म्हणूनच मी तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये ह्या व्हॅल्यूज वापरा आणि मग ती तुम्हाला यूएफपीची व्हॅल्यू देईल तर मी घेत असलेल्या मुळात दोन गोष्टी म्हणून प्रत्येक श्रेणी इनपुटमधील घटकांची संभाव्य संख्या ऑऊट्पुट एन्क्वायरी नंतर इंटर्नल फाइल आणि एक्सटेर्नल इंटरफेसद्वारे गुणिले वेट मल्टिप्लायर ची संभाव्य घटकांची संख्या घेत आहे म्हणजे ते एक साधारण किंवा ऍव्हरेज आहे किंवा नाही किंवा हाय यावर अवलंबून बदलू शकते माझ्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की या सर्व ऍव्हरेज आहेत तर सर्व कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट फॅक्टर ऍव्हरेज आहेत तसेच हे वेटिंग फॅक्टरस देखील ऍव्हरेज आहेत त्यामुळे गणना करणे अधिक सोपे होईल तर आता युएफपी स्टेट फॉर्मुल्याच्या बरोबरीने आहे हे तुम्हाला 628 मिळेल त्यानंतर आम्हाला व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर शोधणे आवश्यक आहे तेच सूत्र पुन्हा आम्ही तुम्हाला 0 65 अधिक 0 01 टीडीआयमध्ये सांगितले आहे जेथे टीडीआय डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स च्या समान आहे आणि येथे 14 पॅरामीटर्स आहेत हे सांगितले जाते की हे ऍव्हरेज आहे कृपया पहा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हे कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट फॅक्टर ऍव्हरेज आहेत तसेच वेटिंग फॅक्टरस म्हणजे जीएससी म्हणजे तेथील सामान्य सिस्टिम ची वैशिष्ट्ये ही देखील ऍव्हरेज आहेत तर पुन्हा ऍव्हरेज तुम्ही 0 ते 5 पर्यंत मोजमाप घेतल्यामुळे पुन्हा ऍव्हरेज 3 वर येईल म्हणजे हे 1 07 होईल तर एएफपी हे अडजस्टेड फंकशन पॉईंट हे व्हीएएफ मध्ये अनअडजस्टेड फंक्शन पॉईंट्स समान असतील तर आम्ही हे का करीत आहोत आम्हाला ते डिफाइन करायचे आहे तर व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टरवरील अप्रमाणित फंक्शन पॉईंटचे गुणाकार करून आपणास अडजस्टेड फंकशन पॉईंट मिळू शकेल तर हे 672 दिले आहे तर हे अडजस्टेड फंक्शन पॉईंट्स आहेत तर आता पुन्हा प्रश्न काय आहे आणि दुसरा भाग प्रश्न हा आहे की संपूर्ण प्रोजेक्ट ची साईझ कशी शोधायची आपण फाइलची गणना कशी करू शकता पूर्ण प्रोजेक्ट ची साईझ कसा शोधू शकता आपल्याला ही इन्फॉर्मेशन वापरावी लागेल असे म्हटले आहे की प्रोग्रामला प्रत्येक फंक्शन पॉईंटला 70 एलओसी आवश्यक आहे म्हणजे प्रति फंक्शन पॉईंट 70 लाईन्स ऑफ कोड असू शकतो तर लाईन्स ऑफ कोड ची एकूण संख्या किती आहे तर क्षमस्व एफपी फंक्शन पॉईंट 672 ची एकूण संख्या किती आहे तर एकूण साईझ प्रत्येक फंक्शन पॉईंट्स मधील एलओसीमधील फंक्शन पॉईंट्स इतके असेल तर अशा प्रकारे आपल्याला असे समजेल की एलओसीच्या दृष्टीने प्रोजेक्टची एकूण साईझ 47040 वर येत आहे तर छोट्या प्रोजेक्ट साठी आपण हे फॉर्मुला वापरू शकता फंक्शन पॉईंट्स आणि साईझ शोधू शकता तर परीक्षेत असे काही छोटे प्रश्न कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपल्याला उत्तर शोधावे लागेल तर आपण या प्रोजेक्टातील आणखी एक उदाहरण क्विकली घेऊ या ज्या प्रोजेक्टासाठी आपल्याला त्या प्रोजेक्टाचे फंक्शन पॉईंट शोधावे लागतील या प्रोजेक्टात पुढील वैशिष्ट्ये आहेत ज्यात यूजर ची संख्या 30 आहे यूजरच्या आकडेवारीची संख्या 60 आहे यूजरच्या एन्क्वायरीची ची संख्या 24 आहे फायलींची संख्या 8 आहे आणि एक्सटर्नल इंटरफेसची संख्या 2 आहे तर आणि असे समजा की सर्व कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट व्हॅल्यू ऍव्हरेज आहे आणि वेटिंग फॅक्टर्स सर्व ऍव्हरेज आहेत तर मग तुम्हाला फंक्शन पॉईंट्सची संख्या शोधावी लागेल तुम्ही युएफपी पुन्हा सरळ फॉर्म्युला पाहू शकता की मी प्रत्येक प्रकारच्या वेटिंग फॅक्टर्स च्या संख्येचा सारांश दिला आहे नंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन घ्या सरळ पुढे तुम्ही हे फॉर्मुला लागू कराल आपण पाहू शकता की इनपुट उजेड पैकी 32 संख्या आहेत आणि आम्हाला माहित आहे म्हणूनच ऍव्हरेज केस म्हणजे हे व्हॅल्यू 4 आहे हे आधीच दिले आहे हे अडजस्टमेन्ट फॅक्टर ऍव्हरेज आहेत तर व्हॅल्यू 32 गुणिले 4 आहेत त्याचप्रमाणे आऊटपुट 60 आहे ऍव्हरेज वजन 5 आहे आणि एन्क्वायरी ही 24 संख्या आहे जिथे आपण पाहू शकता आणि एन्क्वायरीचे हे ऍव्हरेज व्हॅल्यू 4 आहे याच्या विपरीत आपण मोजू शकता इंटर्नल फाइल्सच्या 8 संख्या आणि एक्सटर्नल इंटरफेसची संख्या 2 आहे एक्सटर्नल इंटरफेसच्या 10 आणि 2 संख्यांकरिता ऍव्हरेज व्हॅल्यू मध्ये 8 ऍव्हरेज व्हॅल्यू 7 आहे तर मग हे व्हॅल्यू 618 वर येत आहे ते शोधा नंतर आपण 0 65 अधिक 0 01 सूत्र वापरून व्हॅल्यू अडजस्टेड फॅक्टर्स ची गणना करावी लागेल टीडीआय मध्ये आणि नंतर दिले गेले आहे की हे देखील जनरल सिस्टिम ची वैशिष्ट्ये आहेत ज्याची त्यांची ऍव्हरेज आहे पुन्हा 14 गुणिले 3 तर ते 1 07 होईल तर शेवटी अडजस्टेड फंक्शन पॉईंट आणि व्हॅल्यू अडजस्टेड फॅक्टरच्या गुणाकाराने मिळवता येते तर हे 661 26 असेल तर या प्रोजेक्ट साठी अडजस्टेड फंकशन पॉईंट किंवा अडजस्टेडफंक्शन पॉइंट्सची एकूण संख्या 661 26 म्हणून दिली जाईल समजा फंक्शन पॉईंट साठी आपल्याला 80 लाईन्स ऑफ कोड लिहाव्या लागतील तर एलओसीच्या बाबतीत साईझ किती असेल 26 आणि 80 म्हणून हे तुम्हाला प्रस्तावित प्रोजेक्टचे अंदाजे साईझ देईल तर अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या प्रोजेक्टाच्या साईझचे आकलन करण्यासाठी अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंट मेथड वापरू शकता तर आता मार्क II या फंक्शनला कोणत्या गोष्टी दाखवतात हे सांगू या फंक्शन पॉईंट्स शोधण्यासाठी हा आणखी एक मनोरंजक दृष्टीकोन आहे हे चार्ल्स आर सायमन्स यांनी विकसित केले होते प्रत्यक्षात प्रत्येक पद्धतीची इन्फॉरमेशन त्याने विकसित केलेल्या पुस्तकात उपलब्ध आहे त्यांनी 1991 मध्ये विली आणि सन्स यांनी सॉफ्टवेअर साईझ आणि अंदाज लावण्यावर एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्यात त्याच्या कार्याचे तपशील आहेत ते म्हणजे फंक्शन पॉईंट्स मार्क II ते तयार आहे हे या अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंटच्या विस्तारावर आहे तर हे अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंट मेथडद्वारे तयार केलेले आहे हे आयएफपीयूजी एफपीएस समांतर विकसित केले आहे तर एकाच वेळी अल्ब्रेक्ट आयएफपीयूजी एफपीएस च्या समांतर विकसित केले गेले तर ही एक सोपी आणि वापरण्यास योग्य पद्धत आहे तर ते कसे कार्य करते तर प्रत्येक व्यवहारासाठी आपल्याला डेटा आयटम इनपुट डेटा आयटम आउट पुट आणि ऍक्सेस एंटीटी टाईप मोजणे आवश्यक आहे तर आपल्याला मोजावे लागणारे हे तीन पॅरामीटर्स आणि नंतर आपण फॉर्मुला वापरून संपूर्ण प्रोजेक्टचे एकूण फंकशन पॉईंट शोधू शकता जे आपण पुढील स्लाइडमध्ये पाहू हे कसे कार्य करते ते पहा जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तुम्हाला इनपुट आयटम पुरवावे लागतील तसेच तुम्हाला तीन पॅरामीटर्स देखील आवश्यक आहेत मी इनपुट आउटपुटची संख्या सांगितली आहे प्रक्रियेस पुरविलेल्या इनपुट आयटमची संख्या या डेटा स्टोअरमधून व्हॅल्यू केलेल्या घटकांची संख्या आणि आउटपुट आयटमची संख्या तर या मार्गाने मार्क II फंक्शन पॉईंट काम करते ही या अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंटपेक्षा सोपी पद्धत आहे आणि ती यूकेमध्ये व्यापक पणे वापरली जाते तर मार्क II फंक्शन पॉईंट शोधण्यासाठी अंतिम फॉर्मुला काय आहे फंक्शनची संख्या खालील समीकरणांद्वारे दिलेली आहे स्टार 0 58 अधिक ने स्टार 1 66 अधिक तारा 0 26 नाही जेथे नी नी आणि नाही आम्ही आधीपासूनच व्याख्या केली आहे नी डेटा आयटम इनपुट क्रमांक हा डेटा आयटम आउटपुट आहे आणि ना हा एंटीटी प्रकार आहे किंवा ऍक्सेस एंटीटी टाईप आहे तर हा व्हॅल्यू जज हे स्थिरांक हे वजन 0 66 आणि 0 26 आहेत ही वजन आहेत हे सिम्पसन ठीक आहे सिम्पसन त्याने प्रयोगशाळेत प्रयोग करून स्थिरतेची ही व्हॅल्यू शोधली म्हणूनच त्याने स्थिर एन आय एन इ आणि एन ओ या पॅरामीटर्ससह स्थिरतेची ही व्हॅल्यू वापरली आहेत आणि फंक्शन पॉईंट्स शोधण्यासाठी हे सूत्र विकसित केले आहे हे सिमन्स मार्क II फंक्शन पॉईंट्स म्हणून ओळखले जाते हे अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंटपेक्षा सोपे आहे आता आपण हे फंकशन पॉईंट आतापर्यंत अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंट्स आणि सायमन्स फंक्शन पॉईंट्स पाहिले आहेत की नाही हे रिअल टाईम सिस्टम आणि एम्बेडेड सिस्टममध्ये वाढवता येईल का ते पाहू हे मार्क II आणि आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट्स पहा ते मुख्यत इन्फॉर्मेशन सिस्टिम साठी डिझाइन केले होते आणि म्हणूनच ते एम्बेडेड सिस्टम साठी योग्य का नाहीत कारण हे दोन फंक्शन पॉईंट्स इनपुट आणि आऊटपुट ऑपरेशन्सवर मोठ्या प्रमाणात किंवा जोर करत आहेत सर्वात जास्त इनपुट ऑपरेशन्स आणि आउटपुट ऑपरेशन्सवर जोर दिला जातो म्हणूनच या समस्यांवर मात करण्यासाठी कॉस्मिक फुल फंक्शन पॉईंट्स विकसित केले गेले आहेत एम्बइडेड सिस्टमवर ही संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असलेले कॉस्मिक फंकशन पॉईंट ही संकल्पना जी मार्क II संकल्पना किंवा आयएफपीयूजी संकल्पना आहे तर आता या संकल्पना एम्बेडेड सिस्टम किंवा रियल टाइम सिस्टीमवर लागू करण्यासाठी एम्बेड केलेल्या सिस्टम हाताळण्यासाठी वाढविल्या गेल्या आहेत आपणास माहित आहे की एम्बेड केलेल्या सिस्टम मध्ये हिडन वैशिष्ट्य आहे आणि असे एम्बेड केलेल्या सिस्टममध्ये ती वैशिष्ट्ये सामान्यत हिडन केली जातात कारण सॉफ्टवेअरचा यूजर बहुधा मनुष्य नाही तो काही हार्डवेअर डिव्हाइसद्वारे किंवा इतर सॉफ्टवेअर घटका द्वारे वापरला जाईल या अडचणींवर मात करण्यासाठी सिस्टम कॉस्मिक्सने सॉफ्टवेअर हायरारकी लेव्हल चे डीकॉम्पोजिशन चे कार्य करते आणि एम्बेड केलेले सॉफ्टवेअर सिस्टममधील एक किंवा विशिष्ट लेव्हलमध्ये असल्याचे पाहिले जाते हि लेव्हल जिथे हे सॉफ्टवेअर आहे तो इतर लेव्हलशी कम्युनिकेट करतो अप्पर लेयर आणि बिलो लेअर आणि इतर घटक समान लेवल वर आहेत सॉफ्टवेअर कॉम्पोनन्ट ज्याची साईझ मोजावी लागेल तो अप्पर लेव्हल मधून सेवांसाठी विनंत्या प्राप्त करू शकतो आणि त्या खाली असलेल्यांकडून सेवांची विनंती करू शकते हे या आकृती मध्ये दर्शविलेले आहे तर सॉफ्टवेअर घटक येथे प्रतिनिधित्त्व समजा येथे हायर लेयर मधून कोणते संदेश प्राप्त होऊ शकतात लोवर लेयर मधून काय मिळू शकेल अशी सेवेसाठी विनंती केली जाऊ शकते आणि काही लोवर लेयर ती सेवा देऊ शकेल अशा लोवर लेयर मधून कोणती सेवा मिळू शकेल याशिवाय हे सॉफ्टवेअर कॉम्पोनन्ट पर्सिस्टन्ट स्टोरेज पीअर कॉम्पोनन्ट आणि त्याच स्तरात उपस्थित असलेल्या इतर कॉम्पोनन्ट सह संवाद साधू शकतो हे लेयर सॉफ्टवेअर आहे आणि या संकल्पनेवर आधारित या एम्बेडेड सिस्टम कार्य करतात म्हणूनच ते फंक्शन पॉईंट आणि सायन्स फंक्शन पॉईंट्स असल्याने ही एम्बेडेड सिस्टम हाताळू शकत नाहीत आणि म्हणूनच कॉसमिक्स हे आणखी एक फंक्शन पॉईंट टेक्नॉलॉजी विकसित केली आहे जे आता कॉसमिक्स कसे कार्य करते ते पाहूया म्हणून आता मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की येथे साईझ देणारा सॉफ्टवेअर घटक वरच्या स्तरांमधून सेवांसाठी विनंत्या प्राप्त करू शकतो आणि त्या खाली असलेल्या सेवांकडून विनंती करू शकतो तर हे असेस करते की सॉफ्टवेयर कॉम्पोनन्ट ची बॉउंद्री काय आहे आणि अशा प्रकारे इनपुट प्राप्त करते आणि आउट पुट प्रसारित करते त्या पॉइंट्सची ओळख पटवते येथे इनपुट आणि आऊटपुट एकत्रित केले आहेत डेटा ग्रुप मध्ये जेथे प्रत्येक ग्रुप एकत्रित डेटा आयटम एकत्र करेल ज्यायोगे समान इंटरेस्ट शी संबंधित असतील हे काय करूया ते पाहू डेटा ग्रुप्स कोणते ग्रुप चार मार्गांनी फिरू शकतात खालीलप्रमाणे आणि एक एंट्री म्हणजे दुसरे एक्सिट दुसरे रीड राईट तर हे असे आहेत डेटा ग्रुप्स ज्या चार प्रकारे डेटा ग्रुप्स फिरू शकतात तर एंट्री म्हणजे हायर लेवल कॉम्पोनन्ट किंवा लोवर लेवल कॉम्पोनन्ट द्वारे विचारात घेतलेल्या सॉफ्टवेयर घटकातील डेटाची हालचाल एक्सिट म्हणजे कन्सिडर असलेल्या सॉफ्टवेयर घटकांमधून डेटा हलवणे रीड म्हणजे पर्सिस्टंट स्टोरेज मधून डेटा ची हालचाल आणि राईट म्हणजे पर्सिस्टंट स्टोरेज मधून डेटा ची हालचाल तर या मार्गाने डेटा ग्रुप हलवू शकतील आणि आपल्याकडे काय करावे लागेल त्या प्रत्येक गोष्टीची गणना केली जाईल तर वरील प्रत्येकाने एक कॉसमिक फंक्शनल साईज युनिट मोजला आहे आणि थोडक्यात आम्ही सीएफएसयू म्हणून कॉल करतो तर अशा प्रकारे कॉसमिक फंक्शन पॉईंट्स यामध्ये गणले जाऊ शकतात म्हणून कॉसमिक फंक्शन पॉईंट्सची गणना केली जाऊ शकते कोणत्याही एम्बेड केलेल्या सिस्टम किंवा रीअल टाइम सिस्टम साठी अंदाज लावला जाऊ शकतो संपूर्ण फंक्शन पॉइंट मोजणी तर संपूर्ण फंक्शन पॉईंट कसे मिळते शेवटच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेले 4 प्रकारच्या डेटा मुव्हमेंट प्रमाणे डीराइव्ह केली जाते हे कॉसमिक एफएफपी त्यांना आयएसओ स्टॅंडर्ड मध्ये समाविष्ट केले गेले आहेत आम्ही अगोदरच पाहिले आहे की या एलओसी वगैरे कोणत्याही आयएसओ स्टॅंडर्ड मध्ये त्यांचा समावेश केलेला नाही परंतु या कॉस्मिक एफएफपींचा आयएसओ स्टॅंडर्डमध्ये समावेश केला आहे आता कॉस्मिक एफपींचा काय तोटा आहे याबद्दल आपण त्वरीत सांगू या डेटा ग्रुपच्या कोणत्याही प्रक्रियेस लक्षात घेतले जात नाही एकदा ते सॉफ्टवेअर कॉम्पोनन्ट हलविल्यानंतर डेटा ग्रुप च्या कोणत्याही प्रक्रियेचा विचार करत नाही म्हणून एकदा ते सॉफ्टवेअर कॉम्पोनन्ट ग्रुप मध्ये गेले हे मेट्रिक या मटेरियल ची काळजी घेत नाही या डेटा ग्रुप्सची कोणतीही प्रक्रिया विचारात घेत नाही सामान्यतकॉम्प्लेक्स मॅथेमॅटिकल अल्गोरिदम समाविष्ट असलेल्या सिस्टम मध्ये वापरण्याची शिफारस केलेली नाही तर या सिस्टम साठी याची शिफारस केलेली नाही तर याकॉस्मिक फंक्शन पॉइंट्सची महत्त्वपूर्ण कमतरता आहेत तर फंक्शन पॉईंट्सची फायदे आणि तोटे काय आहेत ते थोडक्यात पाहू सकारात्मक बाजूवर आपण असे म्हणू शकता की फंक्शन पॉईंट हे लँग्वेज वर डिपेंड नाहीत आम्ही आधीपासूनच पाहिले आहे की एलओसी हे लँग्वेज वर डिपेंड आहेत परंतु फंक्शन पॉईंट लँग्वेज वर डिपेंड नाहीत क्लायंटद्वारे समजण्या योग्य आहे कारण येथे टेक्निकल डिटेल्स नाही फंकशनॅलिटीज काय आहेत आणि आपण ज्याचे अनॅलिसिस करीत आहात त्या संबंधित आहेत तर हे ग्राहक आहेत टेक्निकल लोक नाहीत ते हे एक अगदी सोपा मॉडेलिंग टेक्निक आहे हे समजणे कठीण आहे आणि ते बदलू शकतात आणि दुसय्रा बाजूला तुम्हाला दिसेल की हे खूप श्रम आहे फंक्शन पॉईंट्स विस्तृत प्रशिक्षण आवश्यक आहे याची गणना करणे अननुभ नसल्याने चुकीची परिस्थिती उद्भवू शकते तरतुम्ही फंकशन पॉईंट मोजले आहेत जर तुम्ही अनुभवी नसाल तर याचा परिणाम फंक्शन पॉईंटची चुकीची संख्या होऊ शकेल वेटेड फाईल मॅनिप्युलेशन अँड ट्रँझॅकशन आणि त्यात त्रुटी असू शकतात ज्या एकाच व्यक्तीने सादर केल्या आहेत तर मल्टिपल रेट चा सल्ला दिला जातो म्हणूनच एखाद्याचा अंदाज लावण्यासाठी केवळ एका व्यक्तीस देणे अडजस्टेड केल्यास त्यांच्यातील काही वेळा चुका आढळू शकतात तर आपल्याला कोणत्या अँप्लिकेशन ला रेट करण्यासाठी अनेक रेट वापरावे लागतील ते वेगवेगळे वेट शोधू शकतात म्हणून मल्टिपल रेट आवश्यक आहेत हे फंक्शन पॉईंट मधील मुख्य समस्या विचारात घेत नाही कारण ते फंक्शनची अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी मानत नाही तर आपणास हे माहित आहे की जर काही फंक्शन्स असतील तर प्रत्येक फंक्शन सिनॅरिओ हाताळले जाते परंतु आपणास माहित आहे की काही फंक्शन्स अधिक कॉम्प्लेक्स आहेत आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील काही फंक्शन्स स्ट्रेट फॉरवर्ड फंक्शन्स असतात तर त्यांना फक्त कमी प्रयत्न किंवा कमी वेळ आवश्यक आहे तर फंक्शनची अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी विचारात घेत नाही तर सर्व फंक्शन्सची पुनरावृत्ती त्याच प्रकारे होते म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की फंक्शन पॉईंट मेट्रिकचा एक मोठा दोष आहे म्हणजेच एखाद्या फंक्शनची साईझ कॉम्प्लेक्सिटी पासून स्वतंत्र मानली जाते जे सत्य नाही फंकशन ची कॉम्प्लेक्सिटी भिन्न आहे या समस्येवर मात करण्यासाठी फंक्शन पॉईंट मेट्रिकचा विस्तार तेथे आहे जो फीचर पॉईंट मेट्रिक म्हणून ओळखला जातो तर हे फीचर पॉईंट मेट्रिक हे विचारात घेते आणि अतिरिक्त पॅरामीटर मानते जे अल्गोरिदमिक कॉम्प्लेक्सिटी म्हणून ओळखले जाते तर हे पॅरामीटर अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी हे सुनिश्चित करते की फिचर पॉईंट मेट्रिकचा वापर करुन मोजलेली साईझ तो खालील गोष्टी प्रतिबिंबित करतो काय तर एखाद्या कार्याची कॉम्प्लेक्सिटी जितकी जास्त असेल तितके जास्त प्रयत्न करणे आवश्यक असते जर त्यांच्या फंकशन ची कॉम्प्लेक्सिटी जास्त असेल तर आपल्याला ते डेव्हलप करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील एखाद्या फंक्शनच्या लहान जीयूआय प्रकाराप्रमाणे एखाद्या फंक्शनची कॉम्प्लेक्सिटी कमी असल्यास त्यास कमी प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून त्यास सोप्या कार्याच्या तुलनेत मोठे साईझ असले पाहिजे तर सोप्या फंक्शनच्या तुलनेत फंक्शनमध्ये जास्त कॉम्प्लेक्सिटी असेल तर ज्यात साईझ मोठी असू शकते त्यात लार्ज फंक्शन पॉईंट असावा आणि म्हणूनच सोप्या फंक्शनच्या तुलनेत त्याची साईझ मोठा असेल तर शेवटी आपण पाहू की फंक्शन पॉईंट्स किंवा एसएलओसी मधील काय संबंध आहे किंवा ते कसे आहे किंवा फंक्शन पॉईंट कसे दिले गेले आहे ते एसएलओसीमध्ये कसे रूपांतरित केले जाऊ शकते पहा भिन्न प्रोग्रामिंग भाषांसाठी हा रूपांतर दर सी लँग्वेज साठी भिन्न आहे 104 एसएलओसी दर प्रत्येक 1 फंक्शन पॉईंट साठी आहे तर 1 फंक्शन पॉईंटमध्ये 104 एसएलओसी असू शकतात तसेच सी प्लस प्लस साठी एसएलओसी 53 आहे आणि या प्रमाणे तुम्ही सीच्या बाबतीत सर्वात जास्त असल्याचे पाहू शकता आणि एचटीएमएल आणि व्हिज्युअल बेसिकच्या बाबतीत 42 हे अगदी कमी आहे तर आपण अद्याप आपले एस्टिमेशन अधिक अचूक कसे बनवू शकता अचूक साईझ एस्टिमेशन कसे काढू शकता तर येथे एक गोष्ट घ्यावी ती रिस्क फॅक्टर आहे कारण मागील गोष्टींमध्ये आपण जवळजवळ रिस्क फॅक्टर कडे दुर्लक्ष केले होते तर आपल्या साईझचे एस्टिमेशन अधिक अचूक करण्यासाठी आपल्याला रिस्क फॅक्टर घ्यावे लागतील आणि नंतर आपल्याला गुणाकार करावा लागेल तर आपण आवश्यकतेनुसार प्रोजेक्ट साईझचे एस्टिमेशन काढाल त्यानंतर प्रोजेक्टकॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट फॅक्टर ने गुणाकार कराल आणि नंतर रिस्क फॅक्टर गुणाकार कराल म्हणून आम्ही हे दोन मुद्दे जे आपण आधीच सांगितले आहेत ते येथे दिले गेले आहेत जेथे फंक्शन पॉईंटअनॅलिसिस प्रोजेक्ट साईझ आणि प्रोजेक्ट मधील कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट याला आपण अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट्स म्हणू शकता आणि हे गुणाकार करून कॉम्प्लेक्सिटी फॅक्टर आहेत ज्यामुळे आपल्याला काही व्हॅल्यू मिळू शकेल आणि त्यास रिस्क फॅक्टर ने गुणाकार होईल तर हे दोन फॅक्टर फंक्शन पॉइंट अनॅलिसिस द्वारे मिळविले जाऊ शकतात त्यानंतर डेफिनेशन आणि प्रोजेक्ट कॉम्प्लेक्सिटी अडजस्टमेन्ट आणि रिस्क फॅक्टर यावर अवलंबून आहे आपणास परिस्थिती शेवटी परिस्थिती अडजस्टे करावी लागेल जर आपण त्या सर्व गोष्टी वापरत असाल तर आपण गुणाकार घेतल्यास आपण एस्टिमेशन करू शकता की प्रयत्न करणे किती आवश्यक आहे आणि आपण वेळापत्रक निश्चित करू शकता शेवटी ऑब्जेक्ट पॉइंट्स बद्दल पटकन सांगू ऑब्जेक्ट पॉइंट्स गोंधळ करू नका पहा त्यांना ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगशी काही देणे घेणे नाही येथे केवळ ऑब्जेक्ट पॉईंट्सची चे एस्टिमेशन आहे ऑब्जेक्ट पॉईंट्सचे एस्टिमेशन तीन फॅक्टर वर आधारित आहे प्रथम ते प्रदर्शित होणार्या स्वतंत्र स्क्रीनची संख्या त्यानंतर तयार होणार्या अहवालाची संख्या आणि ते कोडमध्ये असलेल्या मॉड्यूलची संख्या विचारात घेऊन त्यानंतर काही सूत्र वापरून आपण ऑब्जेक्ट पॉईंट्स शोधू शकता हे ऑब्जेक्ट पॉइंट सामान्यत असतात त्यांचे एस्टिमेशन काढणे सहसा सोपे असते आणि ते ग्राफिकल यूजर इंटरफेस लक्षात घेतात तर ऑब्जेक्ट पॉईंट्स बद्दल हे थोडेसे मूलभूत आहे तर शेवटी आम्ही पाहिले आहे की आम्ही अल्ब्रेक्ट आय एफ पी यू जी फंक्शन पॉईंट्सवर आणखी दोन समस्या सोडवल्या आहेत त्यानंतर आम्ही सिमन्स मार्क II फंक्शन पॉईंट्स आणि कॉस्मिक फंक्शन पॉईंट्स बद्दल चर्चा केली आहे हे आपण आधीच पाहिले आहे की यामध्ये कसे कॉस्मिक पॉईंट समाविष्ट आहेत कोणत्या आयएसओ स्टॅंडर्ड नुसार आम्हीफिचर पॉईंट ची संकल्पना काय आहे यावर चर्चा केली आहे कारण आपण पाहिले आहे की फंक्शन पॉईंट मध्ये एक त्रुटी आहे जर दोन भिन्न कार्ये असतील तर ते अल्गोरिदमची कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेत नाही ते त्यांच्या तितकेच व्यवहार करतात परंतु खरं तर तेथे असलेले दोन कार्य अतिशय अत्यंत कॉम्प्लेक्स असू शकतात दुसरे कार्य फारच कॉम्प्लेक्स असू शकते तर एखादे अत्यंत कॉम्प्लेक्स आहे ज्यासाठी आपण अधिक प्रयत्न करावे लागतील आणि कोणते कमी कॉम्प्लेक्स आहे जे कमी प्रयत्न करावे लागेल तर फंक्शन पॉईंट्स द्वारे ही कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेतली जात नाही म्हणूनच याकॉम्प्लेक्सिटीचा विचार करण्यासाठी फंक्शन पॉईंट वाढविला गेला आहे त्यास अल्गोरिदमिक कॉम्प्लेक्सिटी म्हणून ओळखले जाणारे आणखी एक पॅरामीटर आहे तर ही अल्गोरिदम ची कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेते की जर एखाद्या कार्याची कॉम्प्लेक्सिटी जास्त असेल आणि तर एखाद्या कार्याची कॉम्प्लेक्सिटी कमी असल्यास अधिक प्रयत्न केले पाहिजेत तर कमी प्रयत्न करावे लागतील तर जर एखाद्या कार्याची कॉम्प्लेक्सिटी जास्त असेल स्पष्टपणे त्यात ते तयार केले जावे किंवा त्यामध्ये फंकशन पॉईंट ची संख्या जास्त असावी आणि त्यामुळे साईझ अधिक असेल आणि जर फंक्शनमध्ये कमी कॉम्प्लेक्सिटी होत असेल तर त्यामध्ये कमी फंक्शन पॉईंट्स आणि त्यामुळे साईझ कमी असेल तसेच आम्ही ऑब्जेक्ट पॉईंट्स बद्दल थोडीशी चर्चा केली आहे जे विचारात घेते किंवा तीन पॅरामीटर्स ठीक असतात ऑब्जेक्ट पॉईंट्स त्यास तीनमध्ये घेतात हे तीन पॅरामीटर्सवर आधारित आहे ज्यावर आपण चर्चा केली आहे तर आज आपण ज्या गोष्टींवर चर्चा केली त्या या गोष्टी आहेत तर पुढील वर्गात आपण ते कोकोमो मॉडेल पाहू आम्ही या पुस्तकांमधून घेत आहोत मुख्यत हे संदर्भ आम्ही या दोन्ही विषयांसाठी वापरली आहेत आणि शेवटी आम्ही येथे थांबतो खूप खूप धन्यवाद